तर परत स्वागत या कोर्समध्ये आतापर्यंत आम्ही व्हीएलएसआयच्या विविध पैलूंचा अभ्यास करत आहोत आपल्यासारखे फिजिकल डिझाइन लक्षात येते की आम्ही मूलभूत VLSI फिजिकल डिझाइन प्रवाहापासून सुरुवात केली होती आम्ही विभाजन मजल्यावरील नियोजन प्लेसमेंट मार्गनिर्देशन वगैरे मग आम्ही वेळच्या मुद्द्यांविषयी बोललो आम्ही सांगितले की वेळेचे प्रश्न उच्च कार्यक्षमता सर्किट फार महत्वाचे आहेत तर आम्ही विविध प्रकारच्या वेळेकडे विश्लेषण पाहिले वेळ जागरूक प्लेसमेंट वेळेची जाणीव मार्ग आणि इतर तर या आठवड्यात आणि येत्या आठवड्यात आम्ही आणखी एक बाबी पहात आहोत चिप्स बनावटीची डिझाइन असताना आपण घेतलेल्या चिपची रचना करताना आपण पहा सर्व मूलभूत गोष्टी जसे की अर्थात कामगिरी वेळ आणि क्षेत्र देखील आणि इतर आवश्यकता परंतु बनावट दरम्यान काही दोष असू शकतात कारण बनावट कारण डिझाइन देखील चूक स्त्रोत अनेक असू शकते तर आधी आपण बाजारासाठी बनावटीचे उत्पादन पाठवू किंवा पाठवू शकता आपल्याला नख तपासणी करणे आवश्यक उत्पादन आहे तर आपण जे काही म्हणता ते बनावट डिव्हाइस किंवा बोर्डची चाचणी घेणे खूप महत्वाचे आहे व्हीएलएसआय सिस्टमच्या संपूर्ण डिझाइन प्रवाहाच्या संदर्भात तर आज आपल्या व्याख्यानाचा विषय व्हीएलएसआय सर्किट्सची चाचणी आहे तर प्रथम आपण स्वत ला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करू या आपल्याला परीक्षांची आवश्यकता का आहे म्हणून मी नुकतेच सांगितले आहे खोल्यांच्या घटनेने सबमिक्रॉन डिझाइन तंत्रज्ञान बनावट प्रक्रिया अधिकच जटिल होत आहेत तर आता डिझाइनमध्ये जी वैशिष्ट्ये आहेत ती जवळ येत असताना ते अधिकच पातळ होत गेले आहेत तर शक्यता दोन तारा एकमेकांना स्पर्श करू देतात किंवा अगदी पातळ वायर तुटत आहेत हे देखील महत्त्वपूर्ण आहे हे त्रुटी किंवा दोषांचे तथाकथित स्त्रोत आहेत तर असेही असू शकतात डिझाइन आणि बनावट प्रक्रिये दरम्यान घसरणार्या चुका केवळ आपणच नाही असे दिसते की आम्ही सामान्यतः काही विक्रेतांकडील काही सीएडी साधने वापरत आहोत आता ही सीएडी साधने स्वतःच एक जटिल सॉफ्टवेअर प्रोग्राम आहेत नेहमीच त्या प्रोग्राममध्ये काही बग असण्याची शक्यता असतात तर जेव्हा आपण एखाद्या डिझाइनचे भाषांतर करता शेवटी आपल्या लेआउट पातळी तपशीलात तपशील तेथे काही दोष असू शकतात या भाषांतर दरम्यान रेंगा आणि आपण असताना आपण बनावटीचे आहात तेव्हा देखील पॅकेजिंग करत असताना चुकीच्या किंवा अपूर्णतेमुळेही काही दोष असू शकतात कनेक्शन वगैरे तर सर्वात शेवटची ओळ आहे त्यापूर्वी प्रत्येक चिपची तपासणी करणे आवश्यक आहे पाठविले जाऊ शकते तर हे मी यापूर्वी असे म्हटले आहे तर चाचणीचे मूळ उद्दीष्ट काय आहे ठीक आहे सत्य हे आम्ही निर्धारित करण्यासाठी चाचणी वापरतो दोषांची उपस्थिती ही एक चिप असू शकते ती एक सर्किट असू शकते ज्यामध्ये अनेक चीप असतात तर जेव्हा माझ्याकडे अशी सिस्टम आहे जी सिंगल चिप किंवा चिप्सचा संग्रह आहे तेव्हा आम्हाला दोषांची उपस्थिती निश्चित करा पाहिजे आहे परंतु एक चुकीचा दोष आहे काही वेळा आपण असा विचार करू लागतो आम्ही सर्किट किंवा चिप कोणत्याही दोषांपासून मुक्त आहे याची हमी देण्यासाठी चाचणी वापरत आहोत परंतु ही एक आहे खोटे विधान हे खरे नाही का कारण आपण पाहत आहात की आपण चाचणी करीत आहात कसे चाचणी करायची एक सर्किट दिल्यास आपण सामान्यत आपण काही निविष्ट्या लागू करता आणि आपण काही आउटपुट पाळता आणि विलंब स्विचिंग आणि इतर वैशिष्ट्यांसारख्या काही विद्युत वैशिष्ट्ये देखील आहेत तसेच चाचणी आताआपण आताचे मुद्दे तापमान आर्द्रता दाब कंप आणि इतकेच तर मी हे करीत आहे याची हमी कोण देईल माझे वातावरणीय तापमान 32 डिग्री सेल्सिअस तापमान असलेल्या वातावरणात चाचणी घेते परंतु माझे असल्यास तापमान 35 अंशांपर्यंत वाढते माझे सर्किट अयशस्वी होऊ शकतात कारण काही ट्रांजिस्टर कदाचित योग्यरित्या कार्य करीत नसतील कदाचित तपशीलानुसार बदलत नाही तर हे खरोखर शक्य नाही सर्व संभाव्य पर्यावरणीय बदलांची आणि संभाव्यतेची चाचणी करण्यासाठी म्हणूनच आम्ही म्हणतो तथापि आपण तपशीलवारपणे आम्ही चाचणी घेतो आम्ही उत्पादन याची हमी देऊ शकत नाही उत्पादन कोणत्याही दोषांपासून मुक्त आहे तर आम्ही काय साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहोत आम्ही केवळ आपला आत्मविश्वास वाढवू शकतो सर्किटचे काम करणे आणि तेथे एक सहाय्यक प्रक्रिया आहे ज्यास देखील सत्यापन समाविष्ट केले जाते आम्ही आमचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी चाचणीसह सत्यापन देखील वापरतो सर्किट्स आणि उपकरणांचे योग्य कार्य परंतु पडताळणी आणि चाचणी खूप भिन्न उद्दिष्टे आहे या काय आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करूया तर आम्ही येथे सत्यापन प्रवाह आणि चाचणी प्रवाहातील फरक दर्शवितो पडताळणी मूलभूतपणे डिझाइनच्या शुद्धतेची हमी देण्याचा प्रयत्न करतो डिझाइन म्हणजे आपल्याकडे अद्याप बनावट सर्किट नाही तर आमची रचना एकतर उच्च स्तरावरील वर्णनाच्या रूपात उपलब्ध आहे जसे की वॉटलॉग किंवा व्हीएचडीएल मध्ये किंवा ते एखाद्या प्रकारच्या नेटलिस्टच्या रूपात उपलब्ध आहे नोंदणी करा हस्तांतरण स्तर किंवा गेट पातळी नेटलिस्ट तर आम्ही तेथे उपलब्ध असलेल्या डिझाइनची पडताळणी करू इच्छितो ती पातळी आमच्या इच्छित तपशीलांशी जुळते आणि हे फक्त एकदाच केली जाते कारण आम्ही सादर करीत आहोत आम्ही प्रत्यक्षात फॅब्रिकेटेड चीप नसून डिझाइनचे मूल्यांकन करीत आहोत तर ते आहे वास्तविक उत्पादन सुरू होण्यापूर्वी एकदा केले आणि आम्ही त्याचे मूल्यांकन करीत आहोत डिझाइनची शुद्धता ही प्रक्रिया डिझाइनची गुणवत्ता आणि सामान्यत अशा पद्धतींचे आश्वासन देते औपचारिक प्रमेय सिद्ध तंत्र विविध औपचारिक पद्धती सॅट आधारित तंत्र अनेक आहेत पडताळणी करण्यासाठी उपलब्ध आणि सिम्युलेशनवर आधारित तंत्रे वापरली जातात आता चाचणी घेण्याच्या प्रक्रियेच्या उलट ते शुद्धतेची हमी देण्याचा प्रयत्न करते उत्पादित चिप्स किंवा सर्किट आता पहा मी येथे दोन चरणांमध्ये फरक केला आहे उल्लेखित पडताळणीची हमी देते आणि येथे मी सांगितले की चाचणी हमी करण्याचा प्रयत्न करते कारण माझ्याकडे आहे आत्ताच चाचणीचा वापर करून असे म्हटले आहे की आपण कधीही दोष किंवा अपयशापासून 100 टक्के मुक्तता मिळवू शकत नाही परंतु सत्यापन ही औपचारिक प्रक्रिया आहे ती आम्ही दिलेला गणितानुसार एक पुरावा आहे आपली रचना योग्य आहे की नाही मी उल्लेख केल्याप्रमाणे नैसर्गिकरित्या चाचणी करणे आपल्या प्रत्येक डिव्हाइसवर उत्पादन करीत आहेत कारण प्रत्येक डिव्हाइस दोषपूर्ण असू शकते आणि आपली चाचणी करून आपण बाजारात विकत असलेल्या डिव्हाइसची गुणवत्ता सुधारत आहे दोन चाचणी दरम्यान पायर्यांचा सहभाग असतो एकच वेळ पूर्ण केला जातो याला चाचणी निर्मिती म्हणतात चाचणी पिढी म्हणजे सर्किट दिल्यास मला सर्किटवर अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेल्या माहितीचे शोधणे आवश्यक आहे म्हणून मी माझ्या इच्छेनुसार याची चाचणी घेऊ शकतो याला चाचणी पिढी म्हणतात आता दिलेल्या सर्किटसाठी चाचणी निर्मिती एकदाच केली जाते परंतु प्रत्येक चिपसाठी प्रत्यक्षात ते चाचणी वेक्टर लावावे लागतात याला चाचणी अनुप्रयोग म्हणतात प्रत्येक डिव्हाइससाठी एकदा चाचणी अर्ज केला आहे तर आता आम्ही या प्रकरणाकडे लक्ष देतो की आपण कधी चाचणी करता आम्ही चाचणी करतो तेव्हा चिप्स बनावट असतात किंवा आम्ही आधीच चिप्स बोर्डवर ठेवली आहेत तेव्हा चाचणी करतो एक सिस्टम आणि एकंदर सिस्टम मध्ये बोर्ड तयार आहेत आम्हाला त्या पातळीवर चाचणी घ्यायची आहे तर परिणाम आहेत तर आम्ही प्रत्यक्षात विविध स्तरांवर चाचणी करू किंवा पार पाडतो उदाहरणार्थ आपण हे करू शकता चिप पातळी चिप्स तयार होत असताना तर आपण येथे चाचणी देखील करू शकता पुढील उच्च पातळी म्हणजे बोर्ड पातळी जिथे यापैकी बर्याच चिप्स एकत्रित केल्या आहेत मुद्रित सर्किट बोर्डवर आणि तिसर्यांदा अगदी उच्च पातळीवर जेव्हा आपण सिस्टम बनवित असाल प्रणालीमध्ये असे अनेक बोर्ड असतील म्हणून जेव्हा हे सर्व बोर्ड एकत्र केले जातात एकत्र प्रणाली तयार करण्यासाठी आपण त्या पातळीवर चाचणी देखील करू शकता आता अस्तित्वात असलेल्या अंगठ्याचा अनुभवजन्य नियम आहे याला कधीकधी नियम देखील म्हणतात 10 पैकी हे साधारणपणे सांगते की जर आपण एखादी चूक लवकर शोधण्यात सक्षम असाल तर हे एकूणच चाचणी खर्च कमी होईल आणि हा अनुभवजन्य नियम म्हणतो की डिव्हाइसची तपासणी करणे 10 पट महाग आहे जसे की आपण पुढच्या उच्च पातळीवर जाऊ या उदाहरणार्थ चिप पातळी ते बोर्ड पातळीवर बोर्ड पातळीवर उदाहरणार्थ सिस्टम लेव्हल उदाहरणार्थ जेव्हा आपण चिप तयार केली असेल आपण मला ते चांगले दिले तर या चिपची चांगली चाचणी घ्यायची आहे मी सांगू शकेन की आपण हे इनपुट इन चिप्सवर लागू केले आणि पहा हे आउटपुट येत आहेत की नाही म्हणून मी चिपची चाचणी घेण्यासाठी काही प्रक्रिया सांगू शकतो परंतु समजा आपल्याकडे एक बोर्ड आहे जिथे आधीपासूनच अशा 10 चिप्स सोल्डर केल्या गेल्या आहेत आणि आपण मला अचानक विचारा की हे बोर्ड कार्य करत नाही मग काय दोष आहे ते मला कसे कळले आता ही चूक या 10 चिप्सपैकी कोणत्याही एकामध्ये असू शकते तर हे ओळखणे खूपच कठीण आहे आणि फॉल्ट कोठे स्थित आहे आणि फॉल्ट लाइन योग्य काय आहे याचे निदान करा तर जर आपण अशा अनेक बोर्डांबद्दल बोलू चाचणी आणि फॉल्ट निदानाची समस्या आणखी आहे तर कधीकधी बरेच उत्पादक जेव्हा त्यांना सापडतात तेव्हा काय होते एका बोर्डात चूक ते शोधण्याचा प्रयत्न करण्याऐवजी फक्त नवीन बोर्डद्वारे बोर्ड पुनर्स्थित करतात जेथे चूक बरोबर आहे कारण गुंतवणूकीचा खर्च वेळोवेळी आणि त्यापेक्षा जास्त खर्च प्रयत्न आहे

तर दोषांच्या स्त्रोतांबद्दल बोलणे म्हणून आम्ही म्हटले आहे की दोष त्रुटीमुळे असू शकतात बनावट प्रक्रियेदरम्यान जसे आम्ही पृष्ठभागावर काही आयताकृती नमुने तयार करतो सिलिकॉन च्या तर अशा आयताकृतींपैकी काही गहाळ असू शकतात त्याला गहाळ म्हणतात संपर्क विंडो चुकून काही प्रसार आणि पॉलीसिलिकॉन थर ओव्हरलॅप होऊ शकतात परजीवी ट्रान्झिस्टर इत्यादी ज्या सामग्रीवर चीप किंवा थर सिलिकॉन सब्सट्रेट सारखे बनावट थर बनत आहेत तेथे काही क्रॅक असू शकतात किंवा पृष्ठभागावरील अपूर्णता किंवा काही धूळ कण ज्यात कदाचित काही अपूर्णता उद्भवू शकतात त्या थरांच्या वर फॅब्रिक केलेले आहेत आता आपल्याला आठवत असेल की आपण बनवित असलेल्या वैशिष्ट्यांची भूमिती खूप आहे सर्वात लहान धूळ असलेल्या आकाराच्या तुलनेत तुलनात्मक आहे तर डस्टलेस बनावट आहे दरम्यान वातावरण अत्यंत महत्वाचे आहे तर त्यात काही त्रुटी असू शकतात प्रदीर्घ वापरामुळे ज्यास वृद्धत्व म्हणतात कदाचित काही डायलेक्ट्रिक्स कदाचित दिसू शकतात ब्रेकडाउन इलेक्ट्रॉन माइग्रेशन नावाची एक प्रक्रिया आहे आणि शेवटी आणि तेथे असू शकते जेव्हा आपण प्लास्टिकच्या पॅकेजमध्ये एक लहान चिप लावत असाल आणि पिन कनेक्ट करीत असाल तेव्हा दोष पॅकेजच्या पिनवर चिप तर संपर्कांमध्ये काही अपूर्णता असू शकतात त्या जोडण्यासाठी तारा वापरत आहेत तर दोषांचे बरेच स्त्रोत असू शकतात या आकृत्याचे विस्तृतपणे बोलणे हे दर्शविते की आपण जसे मूलभूत प्रकारचे दोषांचे वर्गीकरण कसे करू शकतो उच्च पातळीवर दोष कायमस्वरूपी किंवा नॉन कायमचे वर्गीकृत केले जाऊ शकतात

दुसरीकडे सामान्य कायमस्वरूपी चुकांचे क्षणिक किंवा मधूनमधून वर्गीकरण केले जाऊ शकते तर मग ही वैशिष्ट्ये कोणती आहेत हे पाहूया नावाप्रमाणे कायमस्वरूपी दोष ते कायम आहेत म्हणजे ते बदलतात सर्किट किंवा चिपचे असे वर्तन जे कायम वेळेवर अवलंबून नसते हे डिझाइन त्रुटींमुळे उद्भवू शकते कदाचित आपली बनावटी योग्य असेल परंतु आपली रचना होती चुकीचे काही चुकीच्या कनेक्शनमुळे आणि यासारखे या प्रकारचे दोष बरेच शोधणे सोपे आहे आहेत कारण जेव्हा आपण चाचणी घेता तेव्हा हमी दिली जाते की या प्रकारची दोष कायम असतील कारण ते कायम आहे परंतु याउलट कायमस्वरुपी गैर दोष नेहमीच दिसून येत नाहीत ते सहजगत्या घडतात ते कल्पित वेळेवर दर्शवा आणि जेव्हा ते दर्शविले जातात तेव्हा ते उपस्थित राहतील अप्रत्याशित कालावधी तर आपण तेथे आहे हे पाहता आपण असता तेव्हा कोणतीही हमी नसते प्रत्यक्षात चिपची चाचणी घेतल्यास या प्रकारचे कायमस्वरुपी चूक दिसून येईल कदाचित नंतर चाचणी संपली आपण चिप चांगली असल्याचे जाहीर करता यातील काही दोष दर्शविले जातात तर हे दोष आहेत तुलनेने जास्त कठीण शोधणे आणि या प्रकारच्या दोषांसाठी एक पद्धत आहे ऑनलाइन चाचणी म्हणतात जे बरेच लोकप्रिय आहे आता ऑनलाइन चाचणी काय मोठ्या प्रमाणावर बोलत आहे येथे आम्ही काही प्रकारचे कोड वापरत आहोत म्हणजे फक्त सर्किटचे आऊटपुट बघून मी असे म्हणू शकतो की या सर्किटला ए वैध आउटपुट किंवा अवैध आउटपुट अगदी साध्या उदाहरणासारखेच मी म्हणू शकतो की त्यामधील संख्या आउटपुट नेहमीच विचित्र असेल मी माझ्या सर्किटची रचना अशा प्रकारे करतो तर ऑपरेशन दरम्यान असल्यास मी शोधू की काही आउटपुट विचित्र अगदी विषम नसलेल्या संख्येसह येत आहेत मग मी जाहीर करू शकतो ताबडतोब कुठेतरी एक चूक आहे की हार्डवेअर वापरून हे तपासत आहे सामान्य सर्किट ऑपरेशन दरम्यान सतत म्हणूनच याला ऑनलाइन चाचणी म्हटले जाते आता कायमस्वरुपी चुकांखाली काही पर्यावरणामुळे चंचल दोष आढळतात आपल्यासारख्या परिस्थिती कधी कधी घडत नाही अशा वातावरणात काम करणे जिथे बरेच चार्ज केलेले कण असतात तेथे भिन्नता असू शकते दबाव कंप तापमान एक उत्कृष्ट उदाहरण जसे जेव्हा आपण वापरतो तेव्हा असे घडते काही संगणक प्रणाली विमानात किंवा उपग्रहात किंवा एखाद्या जागेवर सांगा मशीन वगैरे तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा आजची संगणक प्रणाली आम्ही मेमरी सिस्टम वापरतो डायनॅमिक रॅम डायनॅमिक मेमरी असे काहीतरी वापरणारे मेमरी युनिट्स तर ए मध्ये डायनॅमिक मेमरी आम्ही शास्त्रीय स्टॅटिक्स स्टोरेजप्रमाणे फ्लिप फ्लॉप म्हणून नाही तर माहिती संग्रहित डिव्हाइस करतो परंतु एका लहान कॅपेसिटरवर ठेवलेले शुल्क म्हणून आता जर अशी चिप बाह्य चार्ज कणांसमोर आली तर अल्फा कणांसारखी रेडिएशन येऊ द्या आम्ही म्हणतो तर हे कण चिपच्या पृष्ठभागावर प्रवेश करू शकतात ते चिपच्या आत जाऊ शकतात ते कॅपेसिटरस मारू शकतात आणि कदाचित शुल्क सुटले जाईल तर थोडंसं जे होतं 1 म्हणून संचयित 0 होऊ शकते यास कधीकधी सॉफ्ट एरर म्हटले जाते कारण तसे नसते कोणत्याही हार्डवेअरचे नुकसान किंवा दोषांमुळे परंतु तात्पुरती परिस्थितीमुळे काही म्हणू द्या अल्फा रेडिएशन किंवा अल्फा कण दाबत आहेत परंतु काही काळानंतर हे पुन्हा पुन्हा जातील सर्किट योग्यरित्या कार्य करण्यास सुरवात करेल कॉन्ट्रास्ट मधून मधून चुकून ते सैर्यासारख्या पर्यावरणीय परिस्थितीमुळे उद्भवू शकतात कनेक्शन वेळ अतिशय गंभीर आहे कधी कधी ती भेटत असते कधी कधी ती भेटत नाही ट्रान्झिस्टर रेसिस्टन्सच्या पॅरामीटर मूल्यांमध्ये कालांतराने बदल होईल तर या प्रकारचे दोष आहेत शोधणे खूप अवघड आहे यासाठी शोधण्यासाठी वारंवार चाचणी घेण्याची आवश्यकता असू शकते तर दोषांचे प्रकार आम्ही आमच्या त्यानंतरच्या चर्चेमध्ये याबद्दल बोललो आहोत मी काही प्रकारचे ऑनलाइन म्हटल्याप्रमाणे कायमस्वरूपी सदोष हाताळण्यासाठी फॉल्ट टेस्टिंग केले जाते जे या कोर्समधील आमच्या चर्चेच्या व्याप्तीच्या बाहेर आहे

तर आणखी एक समस्या आहे ज्यावर आपण चूक मोजण्याबद्दल बोलतो जसे आपण त्यांची संख्या मोजू शकतो शक्य शारीरिक दोष आम्ही ते करू शकत नाही कारण ते खूप मोठे आहेत मी असे म्हणू शकतो की a ची किंमत प्रतिकार बदलत आहे प्रतिकार 100 ओम असावा तो बदलला आहे पण आहे एकच दोष नाही मी म्हणू शकतो की 100 ओम 101 ओम झाला आहे 100 ओम 100 11 झाला आहे ओम 100 111 ओम म्हणून अशा प्रकारच्या असीम भिन्नता आहेत ज्या शक्य आहे त्या दृष्टीने दोष आम्ही खरोखर अशा दोषांची एकूण संख्या मोजू किंवा मोजू शकत नाही घडले बरोबर हे शारीरिक दोष आहेत तर आता प्रश्न उपस्थित होतो म्हणून जर आम्ही हे सत्य स्वीकारले की दोषांची संख्या अनंत असू शकते मोठे तर आम्ही घेत असलेली चाचणी चांगली की वाईट आहे हे आपण कसे ठरवू शकतो कारण आपण तसे आहोत सर्व संभाव्य दोषांचे निराकरण करू शकत नाही तर आपण सामान्यत असे करतो आपण या गोष्टी अमूर्त करतो एखाद्या प्रकारे शारीरिक दोष आणि लॉजिकल फॉल्ट मॉडेल असे काहीतरी परिभाषित करते जे काही आहे एक अॅबस्ट्रॅक्शन जे समजणे आणि विश्लेषण करणे खूप सोपे आहे म्हणजे सोपे विश्लेषण करा नंतर आपण या फॉल्ट मॉडेलच्या बाबतीत किती दोष शोधणे शक्य आहे ते मोजू शकता आपण सांगू शकता की माझी एक चाचणी आहे त्या चाचणीमध्ये यापैकी 90 टक्के दोष आढळले आहेत हे येथे शक्य आहे आपण चाचणी वेक्टरच्या संचाच्या गुणवत्तेचा न्याय करू शकता आपण प्रत्यक्षात मोजू शकता त्या चाचणी वेक्टरच्या सेटसाठी तर यापैकी किती दोषांची चाचणी घेतली जात आहे आता येथे काही शब्दावली परिभाषित केल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे फॉल्ट कव्हरेज हे चाचणी वेक्टरच्या संचाची गुणवत्ता निश्चित करते हे टक्केवारी किंवा अपूर्णांक म्हणून परिभाषित केले जाते दिलेल्या चाचणी संचाचा वापर करून चाचणी केली जाऊ शकणार्या एकूण तार्किक दोषांची संख्या याचा अर्थ दिले चाचणी वेक्टरचा संच तर हे गुणोत्तर म्हणून परिभाषित केले आहे सापडलेल्या दोषांची संख्या एकूण विभाजित करते दोषांची संख्या म्हणून जर आपण टक्केवारी म्हणून ते व्यक्त करायचे असेल तर हे 100 ने गुणाकार करा दोष पातळी ही आणखी एक संज्ञा आहे जी कधीकधी वापरली जाते असे शिप केलेल्या भागांचे अपूर्णांक म्हणतात सदोष आहेत म्हणजे आम्ही चिप्स बनवत आहोत आम्ही त्यांची चाचणी घेत आहोत मग आम्ही त्यांना बाजारात पाठवित आहोत आता त्या चिप्सचा कोणता अंश दोषपूर्ण असू शकतो आता उत्पादन नावाचा एक घटक आहे म्हणूनच जर उत्पन्नावरही अवलंबून असेल तर उत्पन्न आपल्याला सांगते की तयार केलेल्या चिप्सचा कोणता अंश चांगला आहे तर त्यापैकी 1 वजा करणारे एफसी चिप्सचे ते अंश असेल ज्यामध्ये दोष समाविष्ट केले जात नाहीत तर हे अ घटक जे आपल्याला सांगते की चिपचे प्रमाण काय आहे ज्यामुळे आपण एखादा दोष शोधू शकत नाही पण तुम्ही ते चांगले जाहीर केले आहे तर जर एफसी 1 असेल म्हणजेच सर्व दोष आढळले आहेत आपल्याला दिसेल की डीएल 1 असेल शिप केलेल्या भागांचे डिफेक्ट लेव्हल अपूर्णांक म्हणजे 1 वजा 1 0 उजवीकडे जर एफसी 1 च्या बरोबरीने असेल तर 0 1 ही शक्ती असेल तर कधीकधी असे होते सदोष जहाजांच्या भागांचा हा अंश मोजण्यासाठी वापरला जातो आता आणखी एक गोष्ट म्हणजे चाचणी घेणे ही एक सोपी समस्या नाही आपण प्रथम त्यास स्वतःला न्याय्य करण्याचा प्रयत्न करूया चाचणी कठीण का आहे आम्ही प्रथम अगदी भोळेपणाचा दृष्टीकोन पाहतो आम्ही एक संयोग सर्किट घेतो तेथे एन निविष्ट आहेत तर सर्वात सोपा मार्गाने आपण सर्किटची चाचणी करून तपासू शकतो ट्रुथ टेबल ट्रुथ टेबल्सची पडताळणी करणे म्हणजे आम्ही एनआर इनपुट आणि एनर्जीवर सर्व दोन लागू करू शकतो आउटपुट योग्य आहे की नाही ते तपासा पण प्रॉक्टिकल सर्किटमध्ये एन 25 50 100 चांगले वाढत गेल्याने आपण पहात आहात उच्च मी फक्त 100 पर्यंत दर्शविले आहे आणि येथे 2 एन ची व्हॅल्यू दर्शविली आहे आपण ती 25 पर्यंत पाहू शकता सुमारे 33 दशलक्ष याचा अर्थ असा आहे की एन 1 साठी 100 च्या समतुल्य 1 × 10 30 तर स्पष्टपणे हे शक्य नाही एनच्या मोठ्या मूल्यांसाठी जसे एन वाढते आम्ही सत्यापन करण्याचा या प्रकारच्या भोळेपणाचा दृष्टीकोन वापरु शकत नाही So if you now consider a synchronous sequential circuit the problem is even more difficult There are N number of inputs there are S number of state variables flip flops Now in the sequential circuit when you apply a input we cannot predict what the output will be because the output will be dependent on this state of the flip flops So if there are S number of flip flops they can be in 2 S possible states So for each of the 2 S possible states the output can be different right So you must be sure which state the flip flops are then only you can apply the input and in a normal sequential circuit is not so easy always to initialize the flip flops to known state right So 2 N possible inputs coupled to 2 S possible states this results in a complexity of 2 N S You compare this to the combinational circuit where this second part was not their here only 2 N was there right So verifying the state table of the sequential circuit for again infeasible because extremely large So we need some mechanism to control and observe the states of this internal flip flops these are called controllability and observability of the state variables There are some techniques called design for testability which is used primarily to address this concern So how to make these internal state variables of flip flops easily controllable or easily observable तर आपण आता जर सिंक्रोनस अनुक्रमिक सर्किटचा विचार केला तर ही समस्या आणखी कठीण आहे इनपुटची एन संख्या आहेत तेथे एस स्टेट व्हेरिएबल्सची संख्या आहेत फ्लिप फ्लॉप आहेत आता जेव्हा आपण इनपुट लागू करता तेव्हा अनुक्रमिक सर्किटमध्ये आउटपुट काय होईल हे आम्ही सांगू शकत नाही कारण आउटपुट फ्लिप फ्लॉपच्या या अवस्थेत अवलंबून असेल तर फ्लिप फ्लॉपची एस संख्या असल्यास ते 2 एस संभाव्य राज्यात असू शकतात तर 2 एस संभाव्य प्रत्येक राज्यासाठी आउटपुट भिन्न असू शकते बरोबर तर आपणास खात्री असणे आवश्यक आहे की फ्लिप फ्लॉप कोणत्या राज्यात आहेत तरच आपण इनपुट लागू करू शकता आणि सामान्य क्रमवार सर्किटमध्ये ज्ञात अवस्थेत फ्लिप फ्लॉपची सुरूवात करणे इतके सोपे नाही तर 2 एन संभाव्य इनपुट 2 एस संभाव्य राज्यांसह याचा परिणाम 2 एन एस च्या जटिलतेमध्ये होतो आपण याची तुलना संयुक्त सर्किटशी करा जिथे हा दुसरा भाग त्यांचा येथे नव्हता फक्त 2 एन बरोबर होता तर पुन्हा अनुक्रमेसाठी अनुक्रमिक सर्किटच्या स्टेट टेबलची पडताळणी करणे कारण अत्यंत मोठे आहे तर या अंतर्गत फ्लिप फ्लॉपच्या स्थिती नियंत्रित करण्यासाठी आणि त्यांचे निरीक्षण करण्यासाठी आम्हाला काही यंत्रणेची आवश्यकता आहे त्यांना नियंत्रणीयता आणि राज्य चरांची निरीक्षणीयता म्हणतात टेस्टेबिलिटीसाठी डिझाइन नावाची काही तंत्रे आहेत जी मुख्यत या समस्येवर लक्ष ठेवण्यासाठी वापरली जातात तर फ्लिप फ्लॉपचे हे अंतर्गत राज्य व्हेरिएबल्स सहज नियंत्रित करण्यायोग्य किंवा सहजपणे निरीक्षणयोग्य कसे बनवायचे यापैकी काही चाचणी घेण्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया काय आहेत ते पाहू या आमच्या त्यानंतरच्या व्याख्यानांविषयी चर्चा करत आहात अर्थात तुम्ही आधीच फॉल्ट मॉडेलिंगचा उल्लेख केला आहे कारण शारीरिक दोषांची संख्या अपरिमित मोठ्या प्रमाणात असू शकते येथे आपण शारीरिक शून्यता आणतो दोष आणि काही लॉजिकल फॉल्ट मॉडेल परिभाषित करा असे केल्याने आपण हे सरलीकृत किंवा मर्यादित ठेवू शकतो चाचणी निर्मितीची व्याप्ती कारण आता आपण म्हणू शकता की आम्हाला फक्त त्यातील दोषांची चाचणी घ्यायची आहे या फॉल्ट मॉडेलपर्यंत आम्ही स्वत चे प्रतिबंधित केले आहे तर पुढची पायरी म्हणजे प्रत्यक्षात सर्किट दिल्यास चाचणी व्युत्पन्न करणे आणि एफ फॉल्ट्सचा एक संच असू शकतो लॉजिकल फॉल्ट मॉडेल अंतर्गत येथे आम्ही तपासू शकणार्या चाचणी व्हेक्टरचा सेट निश्चित करण्याचा प्रयत्न करीत आहोत या फॉल्ट मधील सर्व दोष एफ कधीकधी आम्ही आपला सेट देऊ याची तपासणी करू शकतो वेक्टर किती दोष शोधत आहेत तर आणखी एक प्रक्रिया आहे ज्यास फॉल्ट म्हणतात तिथे वापरलेले सिमुलेशन येथे फॉल्टचा सेट दिलेला आहे टेस्ट वेक्टरचा सेट देण्यात आला आहे आम्ही दिलेल्या वेक्टरद्वारे चाचणी केलेल्या दोष निश्चित करा तर आपण ते ओळखू शकतो हे अद्याप दोष नसलेल्या दोष आहेत हे फॉल्ट सिम्युलेशनद्वारे केले जाते टेस्टिबिलिटीसाठी डिझाइन मी आत्ताच नमूद केले आहे मुळात यामध्ये डिझाइन नियमांच्या संचाचा समावेश असतो कोणत्या डिझाइनरने धार्मिक मार्गाने अनुसरण केले पाहिजे आणि शेवट काय होईल जर ते आहेत त्यानंतर आम्हाला एक सर्किट मिळेल ज्याची चाचणी करणे सोपे होईल परंतु काहीही क्रमाने विनामूल्य येत नाही हे करण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी आम्हाला काही अतिरिक्त हार्डवेअर सादर करावे लागतील याचा अर्थ अतिरिक्त क्षेत्र ओव्हरहेड आणि यापैकी काही हार्डवेअर गंभीर मार्गाने अनुसरण करेल जे होईल ब्लॉक मंदावणे ज्याचा अर्थ असा आहे की कामगिरीची थोडीशी हळूहळू कमी होणे देखील आता आपण आत्मनिरीक्षणात बिल्ट नावाच्या वस्तूसाठी जाऊ शकतो आदर्श मध्ये पहा तो परिस्थिती असेल स्वत ची चाचणी घेणारी एक चिप मिळविणे खूपच विलक्षण असेल आणि ते सांगू शकेल आम्हाला ते चांगले आहे की मी वाईट आहे म्हणून मला बाहेरून कसोटी घेण्याची गरज नाही तत्व किंवा तत्वज्ञान स्वत चाचणी मध्ये अंगभूत म्हणतात तर एक प्रकारची चाचणी निर्मिती आणि प्रतिसाद मूल्यांकन चिप वर चालते आता अगदी नैसर्गिकरित्या ही चिप ही चाचणी पिढी आणि प्रतिसाद मूल्यांकन असे असावे की ते अगदी नाममात्र अंमलात आणले जाऊ शकतात हार्डवेअर ओव्हरहेड म्हणून मी असे म्हणालो की चिपच्या आत माझ्या चाचणीचे नमुने ठेवण्यासाठी मला मोठ्या मेमरीची ओव्हरहेड आवश्यकता आहे तर जर आपण हे करू शकलो तर चिप येथे स्वत ची चांगले चाचणी घेईल ही चाचणी व्युत्पन्न झाली आहे आणि त्याचे मूल्यांकन केलेले प्रतिसाद चिपच्या आत आणि अतिरिक्त असणे आवश्यक नियंत्रण सर्किट आहे तर यामुळे काही भाग ओव्हरहेड देखील होईल तर हे आकृती आपल्याला आवश्यक असलेले सर्किट प्रमाणे संपूर्ण चाचणी तत्व देते चाचणी घ्या आपल्याला काही इनपुट वापरावे लागतील आऊटपुट येत आहेत आणि आपल्याला याची तुलना करावी लागेल काही सुवर्ण प्रतिसाद विरुद्ध परिणाम आणि हा तुलना प्रयोग संपल्यानंतर आम्ही करू शकतो हवामान सर्किट आहे हे जाहीर करा किंवा ते नक्कीच खराब आहे चांगले आम्ही म्हणू शकत नाही 100 टक्के आत्मविश्वास बरोबर आता ही प्रक्रिया आकृतीत दर्शविलेल्या वेगवेगळ्या चरणांद्वारे हे आतून केले जाऊ शकते चिप जसे की स्वत ची चाचणी अंगभूत नमुना अनुप्रयोग आणि ही तुलना केली जाऊ शकते चिप बाहेर तर अशी अनेक स्तर आहेत ज्यात आपण संपूर्ण गोष्ट करू शकता परंतु हे आकृती आपल्याला संपूर्ण चित्र देते तर आपण या पुढच्या व्याख्यानात लेक्चरच्या शेवटी पोहोचलो आहोत फॉल्ट मॉडेलिंगचे काही पैलू कारण आपण पुढे जाण्यापूर्वी ही पहिली पायरी चाचणीचे इतर पैलू आहे